लाप्लास इक्वेशन इन सम अदर फिजिकल फेनामेनॉन आपण पाहत होतो लाप्लासचे इक्वेशन Laplace's equation इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल साठी आता आपण पाहूयात इतर काही सिच्युएशन्स जिथे हे इक्वेशन व्हॅलिड असेल ज्याची आपल्याला मदत होईल इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शिअल चा संबंध त्या सिच्युएशन्स सोबत जोडण्यासाठी आणि आपल्याला आणखी काही माहिती मिळेल सर्वप्रथम मी या केस मध्ये मिळवणार आहे कंटिन्युटी इक्वेशन आणि मिळवणार सर्व रिलेशनशिप्स त्यासाठी मी वापरणार आहे डायवरजन्स थेरम तर कल्पना करा की एखादे फ्लुईड किंवा हिट किंवा काही फ्लो होणारे पार्टिकल आहे तर चला बनवूया डिफरंट सिच्युएशन्स जसे की कदाचित ईथे हिट असेल मी हा या रंगाचा बनवतो किंवा इथे काही पार्टिकल्स आहेत जे डिफ्युज होत आहेत तर आता काय होईल काय असेल कंटिन्युटी इक्वेशन सांगा बरे जर मी घेतला एखादा ठराविक वोल्युम या फ्लो मध्ये तर याच्यामधून हा करंट पास होत आहे हा आपण पुर्वीच डिफाइन केलेला आहे आता डिफाइन करूयात करंट j r बरोबर अमाऊंट ऑफ कॉन्टिटी मी लिहत आहे कॉन्टिटी कारण हे फ्लुईड सुद्धा असू शकतं हे असू शकतं काही पार्टिकल्स किंवा हे असू शकतं हिट पर युनिट एरिया पर युनिट टाईम आणि हे डायरेक्शनल असेल हे अधिक याचे डायरेक्शन तर हे फ्लो होईल एखाद्या डायरेक्शन मध्ये जर हे वोल्युम असेल तेव्हा नेट बाहेर पडणारा अमाऊंट वोल्युम असेल j डॉट ds प्रत्येक सरफेस पासून आणि जर मी इंटिग्रेट केले या पूर्ण सरफेसच्या भोवती संपूर्ण क्लोज्ड सरफेसच्या भोवती तर हे असेल वोल्युम मधून बाहेर पडणारे अमाऊंट कशासाठी मी म्हणत आहे बाहेर पडणारे आणि आत जाणारे नाही याचे कारण मी घेत आहे पारंपारिक पद्धत s हा पॉईंट करत आहे वोल्युमच्या बाहेर तर जर j डॉट ds पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ वस्तू बाहेर जात आहेत जर j आणि s एकाच दिशेमध्ये असतील तर त्याचा अर्थ वस्तू बाहेर पडत आहेत परंतु ते असायला हवेत या कॉन्टिटीच्या वोल्युमच्या पर युनिट टाईम अमाऊंट मधील रिडक्शन इतके dsamount leaving the volumereduction in the amount of this quantity inside the volumetime तर आता डिफाइन करू डेन्सिटी 𝛒 अशाप्रकारे कि डेन्सिटी 𝛒 r या ठिकाणी असेल डेन्सिटी स्मॉल वोल्युम मधील हा खूप स्मॉल वोल्युम मी घेत आहे म्हणून मी मिळवणार आहे j एट r डॉट ds बरोबर j एट r कॅल्क्युलेट केला जातोय सरफेस मध्ये जो असेल इंटिग्रल d𝛒 बाय dt मायनस चिन्हा सोबत बाय त्याचा रिडक्शन टाईम वेळा d वोल्युम डायवरजन्स थेरम च्या सहाय्याने लिहिता येईल हा डायवरजन्स ऑफ j या वोल्युम मध्ये आहे मायनस d𝛒 बाय dt वोल्युम मध्ये आणि हे मला देईल इंटिग्रेशन ऑफ डायवरजन्स ऑफ j d𝛒 बाय dt dv बरोबर 0 आता हा स्मॉल वोल्युम घेतला जाऊ शकतो कोणत्याही शेपमध्ये कोणत्याही साईज मध्ये तर हा खरंच अर्बिटरअरी आहे आणि हे सुचवते ▽ डायवरजन्स j d𝛒 बाय dt असेल 0 आणि हे मिळतं कॉन्झर्वेशन ऑफ मास पासून कॉन्झर्वेशन त्या कॉन्टिटीचे त्याला म्हटलं जातं कंटिन्युटी इक्वेशन j∂ρ∂t0 जर 𝛒 चेंज होत नसेल डेन्सिटी चेंज होत नसेल तर याचा अर्थ सर्व काही जे आत मध्ये येत आहे ते बाहेर सुद्धा जात आहे डायवरजन्स हा शून्य असला पाहिजे जसे आपण शिकलो होतो डायवरजन्स डिफाइन करताना त्या प्रकरणात डायवरजन्स ऑफ करंट शून्य असेल आता आपण याचा वापर करू दोन वेगळ्या सिच्युएशन्स मध्ये जे आपल्याला देतील अतिशय सुंदर अनुभव इलेक्ट्रोस्टॅटीक केसेस बद्दल सुद्धा पहिला आहे हीट फ्लो तुम्ही 12वी इयत्तेमध्ये शिकला होता की हीट फ्लो एका डायमेन्शन मध्ये होते अमाऊंट ऑफ हिट dQ dt पर युनिट टाईम पर युनिट एरिया खरे तर असणार आहे थर्मल कण्डक्टिविटी आणि डिफन्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ T x विथ रिस्पेक्ट टू x मी या येथे मायनस साईन ठेवणार आहे कारण ते आपल्याला सांगते हिट फ्लो होत आहे त्या डायरेक्शन मध्ये जिथे टेंपरेचर लोवर आहे 3D मध्ये हे जनरलाइज होते पर युनिट एरिया याप्रमाणे हा हिट करंट हा होता 1D एका डायरेक्शन मध्ये फ्लो होणारा परंतु 3D केस मध्ये हीट करंट आहे म्हणजेच हिट फ्लोईंग पर युनिट एरिया पर युनिट टाईम हा असेल मायनस K ग्रॅडियंट ऑफ T तर आता पुन्हा विचारात घ्या स्मॉल वोल्युम जो काही करंट फ्लो बाहेर होत आहे या हिटच्या कॉन्टिटी मुळे त्यामुळे आतील कॉन्टिटी ऑफ हीट कमी होत आहे तर जर मी वापरला ▽ डॉट j बरोबर असेल मायनस d𝛒 dt हे येईल मायनस टेंपरेचर कमी होत आहे याचा अर्थ हीट फ्लो होत आहे काही स्पेसिफिक हिट गुणिले d T ओव्हर चेंज ऑफ टेंपरेचर विथ टाईम आणि हे असायला हवे डायवरजन्स ऑफ कंटिन्युटी इक्वेशन K ग्रॅड ऑफ T सोबत बाहेर मायनस चिन्ह त्यामुळे हा होईल K ▽2 T बरोबर C dT बाय dt हे ठरवेल कि कसे टेंपरेचर बदलते टाईम सोबत दिलेल्या बाउंड्री कंडिशन्स नुसार 1AdQdt KdTdx 3Djr kT kT C∂T∂t k2TC∂T∂t तर चला आता डिरायव करु इक्वेशन K T वरील लाप्लास असेल C dT बाय dt चला पाहुया हा स्टेडी स्टेट सिच्युएशन याचा अर्थ टेंपरेचर बदलणार नाही तुमचा टाईम उदाहरणार्थ जर मी घेतले वोल्युम आणि मेंटेन केलं साइट्सवरील टेंपरेचर कदाचित इथे एक टेंपरेचर आहे इथे कदाचित दुसरे टेंपरेचर असेल इथे आहे तिसरे टेंपरेचर डिफरंट टेंपरेचर मेंटेन करूयात तेव्हा टाईम च्या आत मधील टेंपरेचर टाईम सोबत बदलत नाही कारण की ते स्टॅबिलायझ झालेले आहे तेव्हा dT dt येईल 0 आणि ▽2 T असेल 0 हे आहे स्टेडी स्टेट टेंपरेचर इक्वेशन याला कम्पेअर करू या ▽2 V बरोबर 0 सोबत हा सेम इक्वेशन आहे मी फक्त T रिप्लेस केले आहे V सोबत सरफेस वरील पोटेन्शियल मेंटेन करूया हे T ऍट बाउंड्री जो असेल V ऍट बाउंड्री इतका याचा अर्थ जर मी याला सोडवले तर मला याचे सोल्युशन मिळेल आणि जर मी याला सोडवले तर मला याच्यासाठी सोल्युशन मिळेल तर मी याला म्हणू शकतो हिट डिफ्युजन इक्वेशन आता मी याला जोडणारा आहे अशा गोष्टीसोबत जे तुम्हाला माहित आहे तुम्ही शिकला आहात आणि तुम्हाला सांगितले गेले आहे की लाईटनिंग कण्डक्टरस जे बिल्डिंग वर लावले जातात त्यांना खूप शार्प एज असतो आणि याचं कारण शार्प एजेसच्या जवळ इलेक्ट्रिक फील्ड खूप मोठा होतो जर इलेक्ट्रिक फील्ड खूप मोठा झाला तर वातावरणामधील जवळपास सर्व चार्जेस किंवा जवळपास सर्व करंट इथे येतात आणि लाईटनिंग धडकते त्या पॉईंटवर आणि तिथून डायरेक्टली ग्राउंड मध्ये जाते आता या सिच्युएशनला अनालाइज करू इथे करंट किंवा हिट हा प्रपोर्शनाल आहे ग्रॅड ऑफ T च्या इलेक्ट्रिक फील्ड प्रोपोर्शनल आहे ग्रॅड ऑफ V च्या सोबत तर जे काही रिलेशनशिप असेल V आणि E मध्ये तसेच सेम रिलेशनशिप असणार आहे T आणि हीट फ्लो मध्ये आता जर हा E खूप खूप स्ट्रॉंग असेल एजेस च्या जवळ आणि तिथे दुसरा कोणताही चार्ज उद्भवत नसेल तर हे असेल लाप्लास इक्वेशन तर इथे एक्स्टर्नल चार्ज नाही हे याठिकाणी लागू होत जर कोणतेही सोर्स अथवा सिंक नसतील तर स्टेडी स्टेट मध्ये हीट फ्लो असेल प्रोपोर्शनाल ग्रॅड ऑफ T च्या काय घडतं ग्रॅड ऑफ फ्री इलेक्ट्रिक फील्ड च्या सोबत लाईटनिंग कण्डक्टर च्या केस मध्ये हे खूप स्ट्रॉंग असेल एज जवळ त्याच प्रमाणे हीट फ्लो खूप स्ट्रॉंग असायला हवा एजेस च्या जवळ कारण हे प्रोपोर्शनाल आहे ग्रॅड ऑफ T च्या अशा प्रकारचे सिच्युएशन आपण प्रत्यक्ष आयुष्यात पाहतो पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा आईसक्रीम विकत घ्याल तेव्हा लक्ष द्या की तो कसा वितळतो एजेस पासून तो वितळायला सुरू होतो एजेस पासून तेव्हा तुम्हाला दिसायला लागतो एक राउंड शेप त्या तिथे आणि तो असेल एजेस मुळे एजेस पाशी ग्रॅड T मोठा असेल म्हणजेच हीट करंट मोठा असतो एजेस च्या जवळ तर हे आपल्याला देईल इलेक्ट्रिक फील्ड आणि हिट फ्लो मधील संबंध किंवा पोटेन्शियल आणि टेंपरेचर मधील संबंध दुसरे उदाहरण जे मी घेणार आहे ते रिलेट करेल डिफ्युजन सोबत डिफ्युजन म्हणजे तुम्ही एखादे मटेरियल जेव्हा फ्लुईड मध्ये ठेवता तेव्हा तो हळूहळू डिफ्युज व्हायला सुरुवात होतो किंवा वरवर पाहता एवापोरेशन हा सुद्धा एक प्रकारचा डिफ्युजन आहे आता इथे एक फिकचा लॉ Fick's law आहे जो आपल्याला सांगतो कि एखाद्या पॉईंटवर असणारा डिफ्युजन करंट हा प्रोपोर्शनाल असतो ग्रॅडियंट ऑफ पार्टिकल्स सोबत किंवा हा असतो मायनस एखाद्या डिफ्युजन कोईफीशंट ऑफ ग्रॅडियंट ऑफ 𝛒 इतका जर ग्रेडियंट लार्ज असेल तर करंट ऑफ डिफ्युजन सुद्धा जास्त असेल जर ग्रॅडियंट स्मॉल असेल किंवा जर ग्रॅडियंट झिरो असेल तर डिफ्युजन असणार नाही आता आपण अप्लाय करू कंटिन्युटी इक्वेशन म्हणजेच ▽ डॉट j जो आहे मायनस D ▽2 𝞀 असेल मायनस d 𝞀 d t म्हणजेच पार्टिकल्स मधील रिडक्शन आणि स्टेडी स्टेट मध्ये जिथे कॉन्स्टंट ग्रॅडियंट मेंटेन केला जातोय इथे गरज नाही इनफ्लो किंवा आऊटफ्लो ची तिथे तुम्ही घ्यायला हवे ▽2 𝞀 बरोबर 0 पुन्हा लाप्लास इक्वेशन आणि करंट j जो आहे मायनस D ग्रॅड ऑफ 𝞀 असेल इलेक्ट्रिक फील्ड इक्विवलेंट आणि हा 𝞀 असेल पोटेन्शियल च्या इक्विवलेंट तर आता पुन्हा हे सिमिलर रिलेशनशिप आहे इथेसुद्धा एजेस पासून मी पाहू शकतो लार्ज डिफ्युजन मला दिसतं का असे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादे पोटॅटो फ्राईज घ्याल किंवा दुसरे काही जे फ्राय केलेले असेल शार्प एजेस सोबत उदाहरणार्थ पोटॅटो फ्राईजना शार्प एजेस आहेत आता या ठिकाणी एजेस बाहेरच्या दिशेने आहेत काय घडतं फ्राय करताना फ्राय करताना पाणी इवापोरेट होतं किंवा पाणी बाहेरच्या दिशेने डिफ्युज होतं हिट मुळे या इक्वेशन च्या साह्याने आपण कल्पना करू एक प्रकारचा स्टेडी स्टेट जिथे तुम्ही एक्स्पेक्ट करताय मॅक्झिमम डिफ्युजन होईल असे हे घडेल एजेस पासून कारण या ठिकाणी इलेक्ट्रिक फिल्ड मॅक्झिमम असेल आणि याठिकाणी असेल करंट ऑफ डिफ्युजन मॅक्झिमम आणि तुम्हाला दिसेल एजेस अतिशय वेगाने राउंड होत आहेत आणि असंच घडत बरोबर तर आपण या लेक्चर मध्ये प्रयत्न केला लाप्लास इक्वेशन आपल्याला माहित असलेल्या काही सिच्युएशनस सोबत जोडण्याचा पुढच्या वेळेस तुम्हाला इलेक्ट्रिक फिल्ड चा अनुभव घ्यायला मिळेल